नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आता आपण ६ वे मॉड्युल घेणार आहोत आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स पासून सुरुवात करणार आहोत आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स ला खरोखरच सुरुवात करण्याआधी आपण इंजिनीरिंग ड्रॉईंग च्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या वेगवेगळ्या प्रोजेक्शस बद्दल माहिती घेऊ या तर वेगवेगळे प्रोजेक्शन्स विशेषतः पॅरलल प्रोजेक्शन आणि पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन हे संपूर्ण इंजिनीरिंग ड्रॉईंग च्या ग्राफिकल प्रोजेक्शन मध्ये नमूद केले जाऊ शकतात आणि पॅरलल प्रोजेक्शन मध्ये आपल्याकडे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आणि ऑब्लिक प्रोजेक्शन्स असतात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये विशेषतः परपेंडीक्युलर प्रकारच्या कोऑर्डिनेट सिस्टिम मध्ये आपल्याकडे मल्टि व्ह्यू आणि अँक्झोनॉमेट्रीक प्रकारचे प्रोजेक्शन असते तर मल्टि व्ह्यू मध्ये आपल्याकडे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन असते तर वेगवेगळे व्ह्यूज जसे टॉप व्ह्यू साईड व्ह्यू फ्रंट व्ह्यू आपण पाहणार आहोत आणि कदाचित थर्ड अँगल प्रोजेक्शन सुद्धा विशेषतः सिव्हिल इंजिनीरिंग आणि आर्किटेक्चर च्या मुलांना प्लॅन आणि एलेवेशन प्रकारच्या तांत्रिक बाबींचा वापर करावा लागतो तर ते या प्रकारचे व्ह्यूज असतात ३ डायमेन्शनल ऑब्जेक्ट च्या प्रोजेक्शन चा विचार करताना ते अक्झॉनॉमेट्रीक प्रोजेक्शन असते आणि हे ऑर्थोग्राफिक आहे आपल्याकडे आयसोमेट्रिक डायमेट्रिक आणि ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन देखील आहेत आपण आयसोमेट्रिक डायमेट्रिक आणि ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन बद्दल जास्त माहिती नंतर पाहणार आहोत त्याचप्रमाणे जर हे ऑब्लिक प्रकारचें प्रोजेक्शन असेल तर आपल्याला कॅबिनेट प्रकारचे व्ह्यूज कॅव्हेलिअर प्रकारचे व्ह्यूज मिलिटरी प्रकारचें व्ह्यूज मिळतील त्याचप्रमाणे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन हे बिंदू वर आधारित असतात आपण एखाद्या विशिष्ट बिंदू मधून पाहत असू तर आपल्याला कुठल्या प्रकारचे व्ह्यू दिसतील त्यावर आधारित १ बिंदू प्रोजेक्शन २ बिंदू प्रोजेक्शन आपल्याला मिळतील जसे दोन बिंदू हे इथून येतील आपण हे व्ह्यूज काल्पनिकरीत्या बघण्याचा प्रयत्न केला तर ते कसे दिसेल आणि आपल्याकडे ३ बिंदू प्रोजेक्शन आणि कर्वीलिनिअर प्रकारचे प्रोजेक्शन आहे आणि विशेषतः पुढील दोन सेक्शन्स मध्ये आपण मुख्यत्वेकरून आयसोमेट्रिक प्रोजेक्शन पाहणार आहोत जे अक्झॉनॉमेट्रीक प्रोजेक्शन मध्ये येते तर वेगवेगळ्या प्रोजेक्शन च्या अंतर्गत आपण अक्झॉनॉमेट्रीक प्रोजेक्शन पहिले आहे हे एक पॅरलल प्रकारचे तंत्र आहे जे ऑब्जेक्ट ला प्रोजेक्शन किंवा चित्र प्रतलासापेक्ष x ऍक्सिस भोवती फिरवून त्याचे चित्ररूपांतर करण्याकरिता वापरले जाते तर आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे आपल्याला त्याला अशा पद्धतीने गोल फिरवायचा आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज मिळतील आणि हे पॅरलल प्रोजेक्शन चे तंत्र असेल तर आपण जे काही दाखवत आहोत फक्त तेच आपणास दिसत असेल आणि त्यात देखील आपल्याकडे आयसोमेट्रिक डायमेट्रिक आणि ट्रायमॅट्रिक असे ३ वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्शन्स असतील विशेषतः आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये सर्व रेखांपैकी एक रेखा या बाजूला ३० अंशाचा कोन करते आपण त्याबद्दल आणखी जास्त माहिती घेणार आहोत डायमेट्रिक मध्ये हाच कोन ३० अंशांपेक्षाही लहान असतो म्हणजे हा जवळपास एका बाजूने १५ अंशांचा असतो हेच जर ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन असेल तर आपल्याकडे ३ वेगवेगळे कोन असतात आणि म्हणूनच आपल्याकडे १५ अंशाचा ४५ अंशाचा आणि उरलेल्या गोष्टीत दुसरे कोन बनवतात तर अशा प्रकारचे कोन आपण ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये वापरतो आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये अशाच प्रकारचे कोन हे ३० अंशाचे असतात आणि डायमेट्रिक मध्ये आपल्याला दोन वेगवेगळे कोन मिळतात आता आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन बद्दल तपशीलवार माहिती घेणार आहोत आयसोमेट्रिक याचाच अर्थ समान माप आणि म्हणूनच इथे आपल्याकडे समान मापाचे कोन असतात आणि हे पॅरलल प्रकारचे प्रोजेक्शन असते पॅरलल करीत दुसरा शब्द म्हणजे अक्झॉनॉमेट्रीक जिथे x आणि z हे ऍक्सिस आडव्या प्रतलाशी ३० अंश कोनाने उभारलेले असतात याचाच अर्थ जर मी एखादा ऑब्जेक्ट घेतला असेल उदाहरणार्थ माझ्याकडे हा क्युबाईड आहे आणि हा ३० अंशाचा कोन आहे त्याचप्रमाने हा कोन देखील ३० अंशाचा आहे तर अक्झॉनॉमेट्रीक ऍक्सिस मधील कोन हा १२० अंशांचा असेल तर आता आपल्याकडे क्युबाईडच्या ह्या रेखा आहेत याना आपण कडा Aअसे आणि याला कडा B असे म्हणू आणि या व्ह्यू मध्ये कडा A आणि कडा B यातील कोन हा नेहमीच १२० अंशांचा असतो वास्तविक पाहता जरी हा ९० अंशाचा कोन असलेला ऑब्जेक्ट एकमेकांना ऑर्थोगोनल आहे परंतु जेव्हा आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन २ डायमेन्शनल प्रतलात दाखवत असतो तेव्हा आयसोमेट्रिक ऍक्सिस च्या कडा ह्या सर्व बाजूनी समान असतात आणि १२० अंशाचा कोन करतात तर ही ती सर्वात पहिली गोष्ट जी आपण शिकलो तर जर मी इथे एखाद्या ऑब्जेक्ट चे चित्र काढत असेन तर ऑब्जेक्ट च्या डायमेन्शन ने इथे ३० अंशाचा कोन केला पाहिजे त्याप्रमाणे इथे ३० अंशाचा कोन झाला आहे उदाहरणार्थ क्यूब च्या कडा अशा पद्धतीने दर्शविल्या जातील की त्या सर्वांची मापे समान असतील एकमेकांसोबत १२० अंशांचे समान कोन करत असतील ही आयसोमेट्रिक व्ह्यू ची सर्वात पहिली गोष्ट आयसोमेट्रिक प्रोजेक्शनमध्ये अक्सिओमॅटिक ऍक्सिस मधील सर्व कोन समान असतात ते सामान मापाचे तसेच १२० अंशाचा कोन केला गेलेला असलेच पाहिजेत तिसरा मुद्दा म्हणजे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन निर्माण करण्याकरिता एखाद्यास ऑब्जेक्ट ची चिंता असावी लागते आणि त्याचबरोबर त्याच्या मुख्य कडा म्हणजे ज्या कुठल्या कडा असतील त्यांना आपल्याला मुख्य कडा असे म्हणावे लागेल उदाहरणार्थ मी कडा A किंवा कडा B किंवा कडा C यांची निवड करत असेन आणि हे निवड अनियंत्रित पद्धतीची असेल एकदा का आपण ठरवलं की मुख्य कडा कुठल्या असतील की त्यांनी प्रोजेक्शन प्रतलाशी समान कोन केले पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला ऑब्जेक्ट अशा प्रकारे फिरवावे लागेल की जेव्हा आपण ऑब्जेक्ट ला पाहण्याचा प्रयत्न करीत असू तेव्हा या कडांनी १२० अंशाचा कोन केलेला असला पाहिजे आता आपण आयसोमेट्रिक ऍक्सिस आणि आयसोमेट्रिक प्रतलाबद्दल आणखी माहिती घेणार आहोत क्युबाईडच्या आयसोमेट्रिक प्रोजेक्शन चे हे कोन एकतर १२० अंशाचे किंवा ६० अंशाचे असू शकतात आणि हे सर्व ९० अंशाच्या प्रोजेक्शन च्या कोनांना आपण कशा पद्धतीने परिभाषित करतो यावर अवलंबून असते तर आपल्याकडे क्युबाईड आहे उदाहरणार्थ आपण हा क्युबाईड घेतला जिथे कडांनी ९० अंशांचे कोन केलेले आहेत आपण याना अशा पद्धतीने फिरवू की या कडांमधील कोन हा १२० अंशाचा बनेल कोणीही या कडांचा आयसोमेट्रिक ऍक्सिस प्रमाणे वापर करू शकतो कारण इथे या कडा १२० अंशांचा कोन तयार करतात तर या एक दोन आणि तीन रेखा म्हणजे आपले आयसोमेट्रिक ऍक्सिस आहेत जर आपण यांच्याकडे यांच्याकडे पाहत असू तर यांनी १२० अंशाचा कोन नाही केला आहे आणि म्हणूनच ते आयसोमेट्रिक ऍक्सिस नाहीत कुठल्याही कडा ज्या १२० अंशांचा कोन तयार करतात त्यांना आपण ऍक्सिस असे म्हणतो क्युबाईडच्या आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये क्युबाईडचे पृष्ठभाग तसेच त्यांची कुठलीही प्रतले जी त्यांना पॅरलल असतात त्यांना आयसोमेट्रिक प्रतले असे म्हणतात तर इथे हे पृष्ठभाग आहेत तर हा एक पृष्ठभाग हा दुसरा पृष्ठभाग आणि हा आणखी एक पृष्ठभाग आणि म्हणून हे आपले आयसोमेट्रिक प्रतल आहे कुठलेही प्रतल जे त्याला पॅरलल असते त्यास आपण आयसोमेट्रिक प्रतल असे म्हणतो जर आपण क्युबाईड ला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये घेतले तर ते आपल्याला षट्कोनासारखे दिसेल तर आता आपण या कडांकडे पाहूया जेव्हा आपण संरक्षणाकरिता ड्रॉईंग शीट्स पाठवतो तेव्हा ते नेहमीच्या रूढीप्रमाणे असतात कुठल्याही रेखा जर या कडांशी पॅरलल असतील तर त्यांना आयसोमेट्रिक रेखा असे म्हणतात ही एक आयसोमेट्रिक रेखा आहे कुठलीही रेखा याला पॅरलल असेल तर ती देखील आयसोमेट्रिक रेखा असते जर आपण रेखा काढत असू आणि ती आयसोमेट्रिक ऍक्सिस ला पॅरलल नसेल तर आपण त्यास आयसोमेट्रिक नसलेल्या रेखा असे म्हणतो उदाहरणार्थ आपण ही रेखा या प्रमाणे काढू ही निळी रेघ कुठल्याही आयसोमेट्रिक ऍक्सिस शी पॅरलल नाही आहे अशा प्रकारच्या रेखांना आपण पॅरलल नसलेल्या रेखा असे म्हणतो तर नंतर आपण हे देखील पाहणार आहोत की जेव्हा आपण कोनाचे माप घेत असतो किंवा रेखाचे माप घेत असतो तेव्हा खऱ्या रेखा ह्या कदाचित आयसोमेट्रिक रेखांवर असतात आपल्याला हे आयसोमेट्रिक ऍक्सिस प्रमाणे मोजले पाहिजे आयसोमेट्रिक नसलेल्या रेखांवर आपण कुठल्याही प्रकारची लांबी नाही घेतली पाहिजे आपल्याला बिंदू शोधले पाहिजेत आणि त्यातील अंतर मोजले पाहिजे त्यानंतर ते अंतर आयसोमेट्रिक पद्धतीने रूपांतरित केले पाहिजे आणि मग नंतर आपण त्यांचे खऱ्या रेखांमध्ये रूपांतरण करू शकू तर पहिली पायरी म्हणजे जेव्हा आपण ही आयसोमेट्रिक प्रतले आयसोमेट्रिक ऍक्सिस आणि रेखा हाताळत असतो तेव्हा कुठलीही माहिती जी आपल्याला मिळवायची असते ती आपणास फक्त आयसोमेट्रिक ऍक्सिस पासून मिळते आणि त्यानंतर त्यामध्ये पुढील बदल करावे लागतात उदाहरणार्थ आपण जर इथे हा क्युबाईड घेतला तर आयसोमेट्रिक स्केल नावाचे स्केल वापरतो याला आपण आयसोमीट्रिक लांबी पासून ते खरी लांबी याप्रमाणे परिभाषित करतो वास्तविक क्युबाईडस युनिट डायमेन्शन असते जेव्हा आपण यास आयसोमेट्रिक प्रोजेक्शन च्या दृष्टिकोनातून कागदावर दर्शवित असतो तेव्हा ऑब्जेक्ट चे माप हे एक युनिट लांबी एवढे नसते नेहमीप्रमाणे ते खऱ्या लांबीच्या ० ८२ पट एवढे बदलते आपण याचे कॅलक्युलेशन पाहूया उदाहरणार्थ जर माझ्याकडे खरी मोजपट्टी असेल तर त्याची लांबी आपण प्रोजेक्शन प्रमाणे दर्शवू शकतो तर मला जर या मोजपट्टी चे 1 डायमेन्शनल प्रोजेक्शन दर्शवायचे असेल तर ते ४५ अंश कोन असलेला असेल आणि जर आपण हे आयसोमेट्रिक व्ह्यू द्वारे दर्शवित असू उदाहरणार्थ जी लांबी आपण दर्शवू पाहत असू ती ३० अंश कोन केलेली असेल तर ही ती लांबी आहे जी आपल्याला ग्राफ शीट वर दाखवायची आहे तर ड्रॉईंग शीट वर आपण x अक्ष y ऍक्सिस यास अनुसरून मोजमाप करत असतो तर उदाहरणार्थ जर मी x च्या माहितीचे मोजमाप करत असेन तर ड्रॉईंग शीट वर तो कोणता बिंदू असेल या x ला मी A कॉस ३० x या पद्धतीने लिहू शकतो तसेही खरी रेघ ही ४५ अंश कोनात उभारलेली असते मग या बाबतीत या ४५ अंशाचा कोन करणाऱ्या रेघेला आपण B असे म्हणू तर B कॉस४५ X असे असेल मग पुन्हा आपण ही लांबी या प्रतलावर दर्शवू तर या दोन्ही बाबतीत X हा समानच राहतो म्हणजे बी कॉस४५ A कॉस३० B cos A cos तर ड्रॉईंग शीट वर जर मी तोच X खऱ्या रेघेसाठी तसेच प्रोजेक्टेड रेघेसाठी दर्शिवित असेन तर मला त्याला समान करावे लागेल जर मी या दोघांनाही समान करत असेन तर B A A B ह्रर खरी लांबी असेल आणि मग मला कॉस४५ कॉस ३० cos cos असे मिळेल तर हे खरी लांबी म्हणजेच आयसोमेट्रिक लांबी असेल तर जेव्हा आपण आयसोमेट्रिक लांबी आणि खऱ्या लांबीची तुलना करीत असतो तेव्हा आयसोमेट्रिक स्केल अशा प्रकारे परिभाषित केले जाते तर जेव्हा आपण आयसोमेट्रिक लांबीकडे पाहतो तेव्हा नेहमीच तो x ऍक्सिस शी ३० अंशाचा कोन करतो जरी ऍक्सिस १२० अंशात असेल तरीदेखील आडवे मोजमाप करताना तो ३० अंशाचा बनवला जातो तर आयसोमेट्रिक लांबी लवकरच इथे कॉस३० cos अशी येते खऱ्या लांबीचा घटक हा ४५ पर्यंत येतो आणि म्हणूनच तुमचे आयसोमेट्रिक स्केल हे नेहमीच कॉस४५कॉस३० cos cos असे येईल म्हणून हे १रूट २ 1 root 2 रूट ३२ root 32 २रूट ३ 2 root 3 असे असेल जे ० ८१६५ असे असेल हे ते स्केल असेल ज्यांचा आपणास वापर करायचा आहे आणि ते जवळपास ८० तो ८२ एवढे असेल तर कुठलीही आयसोमेट्रिक लांबी जी आपल्याला दर्शवायची असेल ती खऱ्या लांबीच्या ० ८२ पट मिळेल तर जर मी तुम्हाला ड्रॉईंग शीट देत असेन त्यावरील आयसोमेट्रिक लांबीचे आपण मोजमाप करत असू तेव्हा त्याची लांबी खऱ्या लांबीपेक्षा ० ८२ पट एवढी असेल तर उदाहरणार्थ सादरीकरण करत असताना ड्रॉईंग शीट वर असलेला ऑब्जेक्ट पाहत असताना खरा ऑब्जेक्ट हा आयसोमेट्रिक प्रोजेक्शन पेक्षा खुप मोठा असेल आणि उलटपक्षी तुमचा फुल स्केल व्ह्यू हा ० ८२ पटींनी कमी झालेला असेल आणखी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे आयसोमेट्रिक मध्ये असलेला कोन हा नेहमी १२० अंशाचा असतो त्याचप्रमाणे पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू मध्ये जर आपण तुलना करावयास गेलो तर उदाहरणार्थ या बिंदूपासून या बिंदूपर्यंत आपण याला लांबी h असे म्हणू तर या बिंदूपासून या बिंदूपर्यंत आपण याला w से म्हणू तर h w हा नेहमी १ रूट ३ च्या बरोबर असेल वरील व्ह्यू नुसार हा कोन ४५ अंशांचा असेल कारण हा जो आहे तो ३० अंशांचा आहे व्ह्यू च्या आतमध्ये तोच ऑब्जेक्ट जो ३५ अंशांचा कोन करत असेल तो छोटा झाल्यासारखा दिसेल तर जेव्हा आपण आयसोमेट्रिक व्ह्यू चे सादरीकरण करत असू तेव्हा या खऱ्या ऑब्जेक्ट चा कोन बदललेला असेल तसेच त्याची लांबीदेखील बदललेली असेल आता लांबी स्केल आणि आणखी काही गोष्टींकडे पाहूया आयसोमेट्रिक चित्रात खऱ्या लांबीचे अंतर हे आयसोमेट्रिक रेखाच्या लांबीनुसार मोजता येईल ही जी रेघ आहे ही कुठल्याही आयसोमेट्रिक ऍक्सिस ला समांतर असेल उदाहरणार्थ जर मी परिभाषित केल्याप्रमाणे हा आयसोमेट्रिक ऍक्सिसअसेल याचे मी खऱ्या लांबीनुसार माप घेऊ शकतो जी रेघ आयसोमेट्रिक ऍक्सिस ला समांतर नसते त्यास आयसोमेट्रिक नसलेली रेघ असे म्हणतात उदाहरणार्थ जे मी ही रेघ घेतली कदाचित ही कारण ही रेघ याला समांतर आहे आणि त्याचप्रमाणे ही रेघ याला समांतर आहे तर या आयसोमेट्रिक रेखा आहेत आणि मी नेहमीच त्यांची आयसोमेट्रिक लांबी शोधून काढू शकतो तसेही दुसरा कुठलाही कोन आणि दुसरी कुठलीही रेघ जी कुठल्याही ऍक्सिस ला समांतर नाही मला या ऑब्जेक्ट चे खरी लांबी मिळू शकते आयसोमेट्रिक नसलेल्या रेखांमध्ये इन्कलाइन्ड आणि ऑब्लिक रेखांचा समावेश होतो परंतु त्यांचे थेट मोजमाप करू शकत नाही त्याऐवजी रेखाचे दोन्ही बिंदूंना शोधून आपण ते तयार करू शकतो तर प्रथम आपल्याला ते दोन बिंदू शोधून काढावे लागतील आणि या बिंदूंद्वारे आपण आयसोमेट्रिक आणि खरी लांबी यातील नाते जोडू शकतो आणि त्यानंतर लांबीचे मूल्यमापन करू शकतो छुप्या रेखाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आयसोमेट्रिक प्रोजेक्शन प्रमाणे आपण त्यांचे सादरीकरण करू शकतो आयसोमेट्रिक ड्रॉईंग मध्ये छुप्या रेखा ह्या जोपर्यंत ऑब्जेक्टचे संपूर्णपणे विश्लेषण करण्याकरिता जर गरजेच्या असतील तरच ठेवल्या जातात अन्यथा त्या वगळल्या जातात बहुतेक आयसोमेट्रिक ड्रॉइंग्स मध्ये छुप्या रेखा नसतात जर तुम्ही आयसोमेट्रिक प्रोजेक्शन उघडून पाहत असाल तर तुम्हास असे दिसेल कि जोपर्यंत छुप्या रेखांना दर्शविणे खूपच महत्वाचे असत नाही तोपर्यंत आपण त्यांना दर्शवित नाही छुप्या रेखांचा वापर टाळण्याकरिता वर्णनात्मक अश्या व्ह्यूपॉईंट ची निवड करावी तर आपल्याला तो ऑब्जेक्ट अशा पद्धतीने फिरवावा लागेल की आपल्याला त्या ऑब्जेक्ट चे जास्तीत जास्त वर्णन मिळेल आणि त्या व्ह्यू मध्ये आपल्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन दाखवावे लागेल तथापि प्रमुख वैशिष्ट्ये दर्शवू शकणारा असा आयसोमेट्रिक व्ह्यूपॉईंट आपल्या मिळू शकला नाही तर आपल्याला छुप्या रेखांचा वापर करण्याची मुभा असते तर ऑब्जेक्ट चे बहुतेक वर्णन दाखवावे लागते आणि तरी सुद्धा ते दाखवण्याच्या परिस्थितीत आपण नसू तर मग आपल्याला ह्या छुप्या रेखांचा वापर करावा लागेल आता आपण मधल्या रेखांकडे वळूया मध्यरेखा ह्या फक्त सममिती दाखवण्याकरिता किंवा व्ह्यूपॉईंट चे मोजमाप करण्याकरिता काढल्या जातात सर्वसाधारणपणे मध्यरेखा ह्या दर्शविल्या जात नाहीत कारण बरेच आयसोमेट्रिक ड्रॉइंग्स हे इंजिनीरिंग उद्देशासाठी नसून तंत्राची जण नसलेल्या लोकांशी संवाद साधण्याकरिता वापरले जातात तर जेव्हा आपण आयसोमेट्रिक व्ह्यू दर्शवित असतो तेव्हा जर ते फारच महत्वाचे असेल तरच आपण ह्या मध्य रेखा दाखवणार आहोत अन्यथा आपण त्या दाखवणार नाही आहोत डायमेन्शन बद्दल बोलायचे झाले तर जेव्हा आपण डायमेन्शन रेखा आणि एक्सटेंशन रेखा दर्शवित असू तेव्हा त्या एकाच प्रतलात असल्या पाहिजेत तर जे काही डायमेन्शन आपण दर्शवू किंवा एक्सटेंशन रेखा आपण दर्शवू त्या एकाच प्रतलात असल्या पाहिजेत सर्व डायमेन्शन्स आणि नोट्स या एकाच दिशेत म्हणजे ड्रॉईंग च्या तळापासून ते वरच्या दिशेपर्यंत तसेच जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा व्ह्यू च्या बाहेरील बाजूस असले पाहिजेत तर जेव्हा तुम्ही त्याला व्ह्यू च्या बाहेरील बाजूने पाहत असाल तर हा त्याचा बाहेरील व्ह्यू असेल आणि हा देखील त्याचा बाहेरील व्ह्यू असेल आणि बहुधा याचे मोजमाप आपण तळापासून करतो त्याचप्रमाणे मला याची तळापासून असलेली लांबी देखील शोधून काढायची आहे तर ते मी दाखवेन आणि हे वस्तूच्या बाहेरील बाजूस आहे तर हा जो मजकूर आहे तो तळापासून आडव्या गाईडलाईन्स चा वापर करून वाचला जातो ह्या आडव्या गाईडलाईन्स आहेत आणि यांचाच संदर्भ घेऊन आपणास हे पाहायचे आहे की ह्या आडव्या बाजूस कुठल्या रेखा समांतर आहेत आणि आपण त्या पाहण्याच्या स्थितीत आहोत उदाहरणार्थ आपण एक चौकोन घेऊन पाहू त्या चौकोनाच्या ABCD ह्या बाजू गृहीत धरू चौकोनाच्या बाजू ह्या ३० मिमी आहेत त्या आपण पाहू शकतो जर हा चौकोन उभ्या प्रतलात येथे असेल तर तो आकृती A मध्ये दाखवलेल्या सममितीय बाजू प्रमाणे ३०मिमी बाजू असलेल्या समभुज चौकोना प्रमाणे दिसेल जर चौकोन उभ्या प्रतलात येत असेल तर हे असे दिसेल आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने फिरवावे लागेल की आपल्याला हा जो कुठला कोन दिसेल तो ३० अंशाचा असेल तर तुमचा हा जो काही चौरस आहे तो या आयसोमेट्रिक प्रतलावर एखाद्या समभुज चौकोनाप्रमाणे दिसेल एकतर या पद्धतीने किंवा या पद्धतीने म्हन्जे आपल्याला त्याला कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्शन नुसार बघायचे आहे यावर अवलंबून असते जर हे उजव्या बाजूस उभ्या पद्धतीचे ओरिएंटेशन असेलेले असेल तर आपणास हे असे दिसेल जर हे डाव्या बाजूस उभ्या पद्धतीचे ओरिएंटेशन असेल तर आपण हे या अशा प्रकारे पाहू शकतो जर चौरसाच्या बाजू ह्या आडव्या प्रतलात असतील जसे एखाद्या घनाचा वरचा भाग आपण यास वरील बाजूने पाहत आहोत जो या आडव्या प्रतलात आहे तो आकृती C प्रमाणे दिसेल आपण त्याला वेगवेगळ्या दिशांनी पाहू शकतो परंतु जेव्हा आपण यास आयसोमेट्रिक प्रतलावर दर्शवित असतो तेव्हा त्यास आपल्याला अशा पद्धतीने फिरवावे लागते किंवा आपल्याला आपली जागा अशा पद्धतीने बदलावी लागते की यापैकी कुठली तरी एक बाजू प्रतलासोबत ३० अंशाचा कोन करेल तर याप्रमाणे आपणास आयसोमेट्रिक प्रोजेक्शन दर्शवावे लागते तर जरी हा घन एखाद्या व्ह्यू मध्ये अशा प्रकारे दिसत असेल तरी आपल्याला त्याला अशा पद्धतीने फिरवावे लागेल जसे निरीक्षणकर्ता जेव्हा फिरेल तेव्हा त्यातील कुठली तरी बाजू व्ह्यू सोबत ३० अंशाचा कोन करेल आणि हीच ती पद्धत आहे की ज्याप्रमाणे आपल्याला त्याचे काल्पनिक चित्र तयार करावे लागेल तर आपण याच्याकडे वरील दिशेने पाहत आहोत आपल्याला चौरसाचा वरील भाग अशा पद्धतीने फिरवावा लागेल की तो या बाजुंनी ३० अंशांचा कोन करेल आणि हाच व्ह्यू आपल्याला ड्रॉईंग शीट वर आयसोमेट्रिक प्रोजेक्शन म्हणून दर्शवावा लागेल इथे आपण ह्या चौकोनाचे वेगवेगळे प्रोजेक्शन्स दाखवत आहोत तर उदाहरणार्थ आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये हा खोका अशा पद्धतीने दर्शविला जाईल की हा गोलाकार फिरवून मुख्य कडेस ३० अंशांचा कोन करेल या ऑर्थोगोनल रेखा असल्या कारणाने जेव्हा तुम्ही यास फिरवत असता तेव्हा दुसरे देखील ३० अंशांची रेघ तयार होते त्यास आपण अशा पद्धतीने उचलून धरू की हे एकमेकांसोबत १२० अंशांचा कोन करेल यास तुम्ही आणखी थोडेसे वर उचलले तर तुम्हाला आणखी वेगळ्या प्रकारचे अक्झॉनॉमेट्रीक प्रकारचे व्ह्यूज मिळतात जे ४५ अंश ६० अंश ३० अंश अशा प्रकारचे असू शकतात तुम्ही कुठला पद्धतीने दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याप्रमाणे तुम्हास वेगवेगळे व्ह्यूज मिळू शकतात परंतु आयसोमेट्रिक च्या आदर्श पद्धतीत तुम्हाला फक्त ३० अंशांचा वापर करण्याची परवानगी असते चला तर मग आपण आणखी काही दुसरे ऑब्जेक्टस ज्यांना इथे स्लॉट असेल आणि इथे छिद्र असेल ते घेऊन पाहूया आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये एकदा का आपण ह्या मुख्य बाजू नेमून देतो तेव्हा या मुख्य बाजूंपैकी एक आडव्या बाजूने ३० अंशांचा कोन करीत असते आता आपण दुसऱ्या व्ह्यूज कडे पाहू जर हे ट्रायमेट्रिक असेल तर हे ३० अंश हे वेगळ्याच साईझ मध्ये बदलेल हे कदाचित ३० अंशांचे नसेलही आणि यात वेगवेगळ्या पद्धतीने बदल घडू शकतो जसे एखाद्या बाजून कोन फि दुसरा कोन थिटा आणि थिटा आणि फि यांची बेरीज ही नेहमीच ९० अंशांपेक्षा कमी किंवा ९० अंशांस सामान असते कारण आपण त्यांना अशा पद्धतीने फिरवत असतो की आपणास डायमेट्रिक ट्रायमेट्रिक प्रकारचे व्ह्यूज मिळतील तर आपल्याकडे असलेले थिटा आणि फि हे वेगवेगळे असतील आणि त्यांची बेरीज ९० अंशांपेक्षा कमी असेल तर आपणास ट्रायमेट्रिक व्ह्यू मिळतो तर अगदी तसाच आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट जो आपल्याकडे आहे त्याला आपण एका वेगळ्या प्रतलामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला वेगवेगळे व्ह्यूज मिळतील आता आपण डायमेट्रिक व्ह्यू कडे पाहूया डायमेट्रिक व्ह्यू मध्ये आपणास दोन्ही बाजूंस कोन थिटा मिळतो आणि हा कोन थिटा 0 ते ४५ अंशाच्या दरम्यान बदलत असतो आणि हा ३० अंशांचा नाही आहे तर आपल्याला नेहमीच हा ऑब्जेक्ट मिळतो उदाहरणार्थ जसे आपल्याकडे हा ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला तो अशा पद्धतीने फिरवावा लागेल की आपल्याला वेगवेगळे व्ह्यूज दिसतील डायमेट्रिक मध्ये या कडांपैकी एखादी तरी कडा ० ते ४५ अंशदरम्यान कोन करीत असते आणि त्याच कोनामार्फत आपणास दुसऱ्या बाजूस पहावयाचे असते उदाहरणादाखल आपल्याकडे आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये असलेला हा एक ऑब्जेक्ट आहे आणि यातील काहींना आपण त्याचे ऍक्सिस म्हणून ठरवणार आहोत उदाहरणार्थ हा एक ऍक्सिस हा दुसरा ऍक्सिसआणि हा आणखी एक ऍक्सिस आपल्याकडे असलेला हा ऍक्सिस ३० अंशांचा आहे हा ऍक्सिस देखील ३० अंशांचा आहे आणि ऑर्थोगोनल देखील आहे डायमेट्रिक असताना हा ऍक्सिस पॅरलल असेल आपल्याकडे हा दुसरं ऍक्सिसआहे आणि तो देखील पॅरलल आहे या सगळ्यांचे कोन सामान आहेत परंतु तो ३० अंशांचे नाहीत तर अशा प्रकारच्या गोष्टींना आपण डायमेट्रिक प्रोजेक्शन असे म्हणत असतो पूर्वीच्या काळात म्हणजे जवळपास १०० १५० वर्षांपूर्वी अमेरिकेत पेटंट्स हे नेहमी डायमेट्रिक प्रोजेक्शन द्वारे दर्शविले जायचे मुख्यत्वे युनायटेड किंग्डम प्रोजेक्शन्स करिता आयसोमेट्रिक प्रोजेक्शन चा वापर केला जायचा पुढील तासात आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत